प्राण्यांच्या पेशी संवर्धन व्याख्यानमाले मध्ये तुमचे स्वागत आहे जर तुम्हाला आठवत असेल मागील आठवड्यात आपण प्रौढ न्यूरॉन पेशींचे संवर्धन करणारी सिस्टीम कशी तयार करायची याबद्दल बोललो तर या सहाव्या आठवड्यात आपण हेच सुरु ठेवू त्याच बरोबर वेगवेगळे पैलू वेगवेगळे आव्हाने आणि सर्व प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान व त्यातील आपण काय वापरू शकतो हे पाहू या आठवड्यात आणि त्याचबरोबर पुढील आठवड्यात आपण सध्या कोणते तंत्रज्ञान वापरले जाते यावर लक्ष देऊ तर कल्पना अशी आहे की आपण येथे न्युरल पेशींचे उदाहरण घेऊ कारण ते खूप उपवास कारक आणि कंटाळवाणे आहे जर तुम्ही या पेशी कडे व्यवस्थित लक्ष दिले तर तुम्हाला लक्षात येईल की मूलभूत गोष्टी सारख्या राहता अजून कुठल्याही पेशी प्रकारासाठी तुम्ही ही गोष्ट व्यवस्थित करू शकता आणि या सर्वांचे एकच कारण असे आहे कि मी सांगतो काळजी घेणे का गरजेचे आहे कारण न्यूरॉनल पेशी संवर्धन करत असताना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते पहिली समस्या आहे ती म्हणजे या पेशींची पुनरुज्जीवित होण्याची क्षमता ती खरोखरच आव्हानात्मक आहे जर तुम्ही त्याला पुनरूज्जीवन करू शकले तर त्याची न्युरल मोर्फोलॉजी ही किती चांगली असेल हे तुमचे दुसरे आव्हान असेल आणि तिसऱ्या पातळीवरील आव्हान म्हणजे या पेशींची विशिष्ट प्रकारची कनेक्टिविटी आणि त्या कनेक्टिविटी मधून त्यांचे एकमेकांशी असलेले परस्पर संबंध जर तुम्हाला आठवत असेल तर आपण एकाच स्लाईड मध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की आपण त्यांना कुठल्या प्रकारे पॅटर्न देऊ शकतो त्याचप्रमाणे आपण खात्री करून घेऊ शकतो की त्या इलेक्ट्रिकल ऍक्टिव्ह आहेत की नाहीत तर तुम्ही कुठल्या प्रकारे खात्री करून घेऊ शकता की तुमचे कल्चर हे एलेक्ट्रिकली ऍक्टिव्ह आहे की नाही तर त्या संदर्भात अनेक समस्या येऊ शकतात तर ज्या वेळेस आपण इनविट्रो सिस्टीम विकसित करत होतो तर त्यावेळेस काही गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात ते म्हणजे तुम्हाला एक रॉबस्ट मॉडेल असायला हवे की ज्यामुळे तुम्ही प्रौढ किंवा एम्ब्र्योनिक किंवा फिटल परिस्थितीमध्ये सुद्धा शोधून अनुकरण करू शकता जर तुम्हाला वाटत असेल खरंतर आपण कुठे थांबलो होतो थोडेसे मागे जाऊया तर हेच आहे आपले ध्येय म्हणजे प्रौढ हिपोकॅम्पस न्यूरॉन चे 3D पॅटर्न नेटवर्क ज्याचा उपयोग औषधांच्या चाचणीसाठी करतो खासकरून अल्झायमर सारख्या आजारावरती याबाबत आपण अल्झायमर सारख्या आजाराबाबत बोललो असे काही नाही म्हणजे माझा असा आहे की येथे आपण पार्किन्सन सुद्धा घेऊ शकतो फक्त तुमचे हिप्पोकॅम्पस न्यूरॉन कल्चर हे सबस्तान्शियल नायगरा बनते तुम्ही उदाहरण देऊ शकता जसे की यकृताच्या पेशींचे संवर्धन फक्त आजार बदलेल त्याचप्रमाणे तुम्ही स्वादुपिंडाच्या पेशींचे संवर्धन करू शकता पण फक्त काही परिस्थिती बदलतील परंतु दिवसाच्या शेवटी तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे स्वनियंत्रित पॅटर्न असलेले 3D रचना दोन तीन गोष्टी अशा आहेत स्वनियंत्रित कारण निसर्गाकडे त्याची स्वतःची अशी काही मुळ आहेत आणि पुढची गोष्ट म्हणजे 3 डायमेन्शनल रचना 3 डायमेन्शनल रचनाही चैतन्य पूर्वक आहे ती व्यवस्थित वाटते जोपर्यंत तिची अनियंत्रित वाढ होत नाही जर तसे झाले तर त्याला आपण ट्यूमर किंवा कॅन्सर म्हणतो या 3 डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये पेशींमधील इंटरनल कम्युनिकेशन चॅनल एकदम प्रभावीपणे काम करतात परंतु जे काही होते ते थोडेसे परवा न करण्यासारखे आहे कारण ही 3 डायमेन्शनल संरचना जेथे कोठे तयार होईल म्हणजे ती मेंदूमध्ये तयार होईल ती स्वादुपिंडमध्ये तयार होईल ती यकृतामध्ये तयार होईल ती फुप्फूसामध्ये तयार होईल दुसऱ्या सिस्टीमशी सुद्धा संपर्क ठेवून असते जसे की इंडोथिलायल सिस्टीम जी रक्त पुरवण्याचं काम करते त्याचबरोबरीने ती नर्व्हस सिस्टिम ची सुद्धा संपर्क ठेवून असते की जी महत्त्वाचे इंपल्स पुरवतात त्याचप्रमाणे कसे कार्य केले पाहिजे किंवा कसा प्रतिसाद दिला पाहिजे त्यासाठी ती एंडोक्राइन सिस्टमशी संपर्क ठेवून असते थोडक्यात सांगायचे झाले तर जर तुम्ही मला विचारले त्याचे भविष्य काय आहे माहितीचे हे छोटे छोटे साधने आपल्याला कुठे घेऊन जाऊ शकतात तुमच्या पैकी एकाने मला विनंती केली होती त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी देणार आहे पण तुम्ही अजून ते पाठवले नाही पण मी त्याला लवकरच अपलोड करणार आहे या सर्व गोष्टींचा सर्वात अवघड भाग असा आहे तो म्हणजे एका छोटेखानी तत्वावर तुम्हाला पूर्ण नवीन सिस्टीम तयार करावी लागते ही जी 2 डायमेन्शनल किंवा भविष्याच्या दृष्टीने 3 डायमेन्शनल असू शकते अशा पद्धतीने चाचणी करण्यासाठी माझे शब्द लक्षात ठेवा पूर्ण सिस्टीमचा कमीत कमी भाग हा दर्शनी असतो ज्याला आपण xl किंवा x न्यूरॉन असे म्हणून पण येथे माझ्याकडे नमुना म्हणून ठराविक दरामध्ये कमीत कमी कार्य करणारे सिस्टीम आहे तर अशा मुलांच्या बाबतीत की ज्या कमीत कमी कार्य मर्यादित करतात अशा न्यूरॉन्स इलेक्ट्रिकलि ऍक्टिव्ह असतात आणि त्या फायर करतात पण जर त्या फायर करत नसतील तर अशा कल्चरचा काही उपयोग होत नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले त्यांनी त्यांचे कार्य म्हणजे इलेक्ट्रो ट्रान्समीटर तयार करणे आणि त्याला वेळोवेळी बाहेर सोडणे की जेणेकरून एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनमध्ये इलेक्ट्रिकल इंपल्स पाठवले जातील याव्यतिरिक्त काही समस्या या अजून क्लीष्ट होऊ शकतात आणि हे सर्व त्याचे मुद्दे आहेत की आपण त्याबद्दल अजूनही चर्चा केली नाही तर उदाहरणार्थ न्यूरॉन्स हे वेगवेगळ्या लेयर्स वर आहेत लेअर1 लेअर 2 लेअर 3 आणि लेअर 4 तर हे असे काय आहे आता आपण सहाव्या आठवड्यातील पहिलं व्याख्यानांमध्ये आहोत W6 L1 तर मला इथे काय म्हणायचे आहे उदाहरणार्थ हे सर्व न्यूरॉन्स या प्रकार येथे आहेत आता मी येथे एक बॉक्स काढतो मला काय बोलायचे आहे ते लक्षात घ्या हे एक थ्री डायमेन्शनल रचना असलेला मेंदू आहे हा तुमचा x अक्ष हा तुमचा y अक्ष आणि ही उंची असलेला z अक्ष तर मी या प्रकारे मानतो उदाहरणार्थ एका लेयर मध्ये एक न्यूरॉन याप्रकारे हा येथे संपर्क बनवतो आणि तो पुढे अजून दुसरे संपर्क बनवतो माझ्या शेजारी हा दुसरा लेयर आणि तो येथे संपर्क बनवतो त्याच भागातील दुसरा एखादा न्यूरॉन वेडेवाकडे दुसऱ्या न्यूरॉनशी संपर्क बनवतो आता त्या छोट्या भागात तुम्ही फक्त थोडीशी कल्पना करा की खऱ्या अर्थाने 3D रचना कशी दिसेल जर तुम्ही पाहिले असेल आपण त्याला वेगवेगळ्या लेअरने चिन्हित केले आहे उदाहरणार्थ हा आहे लेयर 1 हा आहे लेअर 2 आणि हा आहे लेअर 3 तर आता आपण यावर नियंत्रण ठेवू शकत नाही ज्यावेळेस आपण नेटवर्कबद्दल बोललो होतो तर लेयर 1 हा लेयर 3 बरोबर किंवा लेयर 1 हा लेयर 2 बरोबर किंवा लेयर 1 हा लेयर 2 आणि 3 बरोबर संपर्क साधू शकतो तर अशाप्रकारे थ्री डायमेन्शनल नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेयरिंग आणि कनेक्टिव्हिटी सापडते तर जेव्हा आपण थ्री डायमेन्शनल नेटवर्कबद्दल बोलतो तर अशा वेळेस काही गोष्टी ह्या 2D नेटवर्कमध्ये सोप्या होऊन जातात उदाहरणार्थ मला आता असा पॅटर्न बनवायचा आहे तर आता मी येते अंडाकृती पॅटर्न बनवतो उदाहरणार्थ तुम्ही चौरस पॅटर्न सुद्धा बनू शकता असे वेगवेगळे प्रकारचे पॅटर्न मी तुम्हाला पुरवू शकतो पण या आठवड्यात नाही पुढील आठवड्यामध्ये त्याच बरोबर काही व्हिडिओ सुद्धा पुरवू शकतो जेणेकरून तुम्ही आणखी चौरस पॅटर्न किंवा त्यासारखे अजून दुसरे पॅटर्न बनवू शकता तसे पाहायला गेले तर 2 डायमेन्शनल रचना ही 3 डायमेन्शनल रचनेपेक्षा बनवायला सोपे असते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका लेयर मधून दुसऱ्या लेअरमध्ये परस्पर संबंध तयार करणे म्हणजे खरोखरच एक विशिष्ट समस्या आहे तर आपल्यासाठी ईन विट्रो सेटअप तयार करणे आव्हानात्मक आहे येथे आपल्याकडे एक निर्माण आहे ही जी विशिष्ट प्रकारचा न्यूरोट्रान्समीटर बनवते तुमच्याकडे अजून एखादा सेट असू शकतो तिच्यामध्ये वेगळे न्यूरॉन्स वेगळ्या प्रकारचा न्यूरोट्रान्समीटर बनवतात किंवा एखादे मिश्रण तर अशा प्रकारचे परस्पर संबंध बहुतेक वेळा शरीरक्रियाशास्त्रातील तसेच सिस्टीम मधील बऱ्याच गोष्टी समोर आणतात आणि जर तुम्हाला सिस्टिमचे शरीरक्रियाशास्त्र माहिती करून घ्यायची असेल तर खरोखरच एखाद्याला असे मॉडेल्स इन विट्रो सेटमध्ये तयार करावे लागतील तर अशा प्रकारचे काही नमुने लक्षात ठेवून आता मी तुम्हाला परत मागील वर्गामध्ये आपण जिथे थांबलो होतो तिथे घेऊन जाईल तर शेवटच्या वर्गामध्ये तुम्हाला आठवत असेल आपल्याकडे प्रौढ हिप्पोकॅम्पस पेशींचे संवर्धन होते यामध्ये आपल्याकडे न्यूरॉन्स होते ग्लीयल पेशी त्या न्यूरॉन्स मध्ये पिरॅमिडल पेशी आणि त्याचबरोबर इंटर न्यूरॉन्समध्ये तुमच्याकडे एस्ट्रोग्लीया किंवा एस्ट्रोसाइट्स किंवा ओलीगोडेड्रोसाइट्स आहेत तर आता तुमच्या खऱ्या आयुष्यात तुम्ही या पेशींचे संवर्धन एकत्र करा जर तुम्ही हे नेटवर्क पाहिले तर ते काही असे दिसेल तर अशा नेटवर्कमध्ये आता मी सादर करतो तर तुम्ही कल्पना करू शकाल की हे 3 डी नेटवर्क आहे या नेटवर्क मध्ये तुमच्याकडे ओलिगोज आहेत की जे याला मायलिनेट करतात आता समजून घेण्याचा प्रयत्न करा येथे किती क्लिष्टता आहे आणि त्यानंतर आपण या सर्व पेशी वेगळ्या कशा करू शकतो याबद्दल बोलू हे ऑलिगोज मायलिनेशन या प्रक्रियेमध्ये गुंतलेले असतात आता तुमच्यापैकी ज्यांना कुणाला नर्व्हस सिस्टिममधील मायलीनेशन प्रक्रिये बद्दल माहित नसेल त्यांच्यासाठी आपण एक छोटीशी कल्पना मांडू तर येथे तुमचा एक न्यूरॉन आहे आणि जेव्हा केव्हा पण न्यूरॉन काढतो तेव्हा आपण कसा काढतो तूम्ही अशा प्रकारचे चित्र बर्याच वेळा पाठ्यपुस्तकांमध्ये पाहिले असेल न्यूरॉन च्या दोन्ही बाजूने तुम्हाला असे बाजू सारखी चित्र दिसेल तर याच बाजू सारखे रचनेला आपण मायलिनेशन किंवा मायलिन शीथ असे म्हणतो आणि या दोन्हींच्या मध्ये तुम्हाला नोडस ऑफ रणवियर पाहायला मिळते आणि याच उलट सेंट्रल नर्वस सिस्टममधील न्यूरॉन जर पाहिला तर मी येथे हिपोकॅम्पस मधील सेंट्रल नर्वस सिस्टिमचा न्यूरॉन काढतो की जो पिरॅमिड आकाराचा दिसतो हे त्याच्या प्रोसेस आहे हा त्याचा न्यूक्लियस आहे मी येथे अजून एक काढतो की जेणेकरून मला मायलिनेशन पॅटर्न दाखवायला सोपे जाईल तर अशा क्रॉस सेक्शन मध्ये जर कधी तुम्ही मेंदूचा छोटासाच छेद घेतला असेल तर मेंदूच्या छेदामध्ये किंवा आपण हिपोकॅम्पस म्हणू त्यामध्ये तुम्ही एक पेशींची मालिका पाहू शकता मी आता येथे निळ्या रंगाने दाखवत आहे मल्टी पोलार सेल बोडीज ह्या जवळपास खूप छोट्या असतात पण मी येथे थोड्या मोठ्या दाखवतो आणि त्यांची रचना अशी झालेली असते मी येथे उदाहरणासाठी फक्त दोन पेशी दाखवतो पण तसे हे खूप क्लिष्ट असते आता तुम्ही इथे पाहू शकता येथे या निळ्या रंगाच्या पेशी आहेत ते एक सारखी रचना करत आहेत आणि त्याच बरोबरीने एक सारखे आवरण तयार करत आहेत तर याच प्रक्रियेला आपण सेंट्रल नर्व्हस सिस्टिमच्या न्यूरॉन मधील मायलिनेशन तयार करणे असे म्हणू शकतो मायलिनेशन म्हणजे काय तर येथे आपल्याला माहीत असायला हवे कि न्यूरॉनल पेशी इलेक्ट्रिकल इम्पल्सेस पाठवतात आता ज्या वेळेस ते इलेक्ट्रिकल इम्पल्सेस पाठवत असतात जसे की साधारण तारे मधून सुद्धा आपण इलेक्ट्रिकल इंपल्स पाठवत असतो त्यावर आवरण लावले आहे का कारण जर कधी तुम्ही त्या उघड्या तारेला स्पर्श केला तर तुम्हाला झटका बसू शकतो आणि मग तो विजेचा प्रवाह तुमच्या शरीरामधून पुढे जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे कायमस्वरूपी एखादे नुकसान तुमच्या शरीराला भोगावे लागू शकते तर अशाप्रकारे ज्यावेळेस न्यूरॉन्स मधून हे इम्पल्सेस पाठवले जातात तर त्याचा प्रभाव आजूबाजूच्या न्यूरॉन्सवर सुद्धा होऊ शकतो अशाप्रकारे आजूबाजूचे न्यूरॉन्स वर प्रभाव पडू नये आणि जो सिग्नल तयार झाला आहे त्याची प्रामाणिकता ही ज्या दिशेने जायला हवी त्याच दिशेने जावी यासाठी पेशींवर असे आवरण चढवले असते ज्याला आपण मायलीनि शीथ असे म्हणतो आता ही सविस्तर कल्पना दिल्यानंतर या वर्गामध्ये मी काय करणार आहे कारण आताच आपण ओलीगोडेंड्रोसाइट्स एस्ट्रोग्लीया आणि एकदा तुम्हाला त्या सर्व गोष्टींचे कार्य माहीत झाले तर आपण हे पाहू की या सर्व पेशी आपण एकमेकांपासून वेगळ्या कशा करू शकतो तर पहिल्यांदा या वर्गामध्ये आपण थांबू आणि पुढील वर्गामध्ये आपण खऱ्या जीवनामध्ये पेशी मायलिनेशन कशा करतात आणि त्यानंतर त्या पेशींचे कल्चर मॉडेल कसे तयार करायचे व त्या पुन्हा कशा मिळवायच्या हे आपण पुन्हा एकदा पाहू आणि असे मायलिनेशन होते की नाही हे सुद्धा पाहू कारण न्यूरॉन पेशी तिच्या मायलिनेशन शिवाय इलेक्ट्रिकल सिग्नल दूर अंतरावर वाहून येऊ शकत नाही कारण पण जर आवरण नसेल तर तो सिग्नल हरवू शकतो आणि ज्या प्रकारे तुम्ही हे सर्व मॉडेल तयार करतात ते अधुरे असते कारण त्यावर मायलिनेशन आवरण नसते तर या वर्गामध्ये मी येथे थांबतो आणि आता आपण मायलिनेशन साठी ज्या समस्या आहेत आणि त्याचबरोबरीने प्रौढ हिप्पोकॅम्पस पेशींचा जो ईन विट्रो सेटअप तयार करायचा आहे त्याबद्दल त्याबद्दलच्या समस्या पाहू आणि हे आपण कसे वेगळे करू शकतो कारण हेच आपल्याला पेशी विलगीकरण मापदंडकडे नेऊ शकते आणि खऱ्या अर्थाने आपण समस्येचे समाधान कसे करू शकतो